आपण पुढील उदाहरण घेऊ नोड वोल्टेज अनालिसिस पद्धत वापरून ह्या सर्किट मध्ये दाखवलेले करंट शोधून काढायचे आहेत आता आपण सुपर नोडचा विचार करत आहोत पुढे जाऊन आणखी काही उदाहरणे सोडवल्यानंतर म्हणजेच आणखी 1 किंवा 2 उदाहरणानंतर आपण सुपर मेश पाहणार आहोत हा नोड वोल्टेज अनालिसिस असणार नाही तर मेश अनालिसिस असेल आणि तेथे आपण मेश वापरू आणि काय वापरायचे त्या सर्वांची चर्चा करू तर सर्किट दिलेले आहे आणि आपल्याला करंट शोधून काढायचे आहेत किंवा जे विचारले आहे ते तर आपण नोड वोल्टेज पद्धत वापरात आहोत आणि आपल्याला करंट शोधून काढायचे आहेत तर येथे खरंतर एक करंट सोर्स आहे हा 4 A चा सोर्स आहे येथे आणखी एक 1A चा करंट सोर्स आहे उर्वरित सर्व सर्किटमध्ये रोध म्हणजेच रेजिस्टन्स आहेत हा आपला रेफरन्स नोड आहे त्याची विद्युत पातळी म्हणजेच पोटेन्शिअल 0 आहे तर मी v2 वगैरे हे पुन्हा पुन्हा लिहिणार नाही ते समजण्यासारखे आहे तर आपल्याकडे नोड 1 नोड 2 आणि नोड 3 आहेत त्यांची वोल्टेजेस v1 v2 v3आहेत परंतु आपल्याला नोड वोल्टेज पद्धत वापरून i1 i 2 i3 आणि i4 ह्या करंटच्या किंमती शोधून काढायच्या आहेत तर प्रथम नोड 1 पाशी KCL वापरूया नोड 1 पाशी KCL वापरताना हा करंट i1 पहा करंट i2 पहा आणि 1A करंट सर्वजण ह्या नोड पासून दूर जात आहेत त्यामुळे आपले समीकरण असेल i1 i 2 1 0 हे एक समीकरण झाले आणि i1 काय आहे हे पाहायचे झाल्यास हा i1 असा 0 25 Ω मधून वाहत आहे त्यामुळे i1 असा असेल 0 25 तर i1 0 25 कारण हा रेजिस्टन्स 0 25 Ω आहे आता ह्याच प्रमाणे i 2 काय येथे i 2 आहे त्यामुळे i 2 1 कारण हा 1 Ω आहे त्यामुळे नंतर ह्याबदल्यात सूत्र लिहून समीकरण सोडवताना काय करायचे ते आपण नंतर पाहू परंतु येथे हे समीकरण आहे आता ह्याच प्रमाणे नोड 2 पाशी KCL वापरायचा तर 4 A करंट नोड 2 मध्ये आत शिरत आहे म्हणून हा i 2 4 कारण हा एक इंडिपेन्डन्ट करंट सोर्स आहे i 2 4 i3 तर i 2 चे सूत्र येथे दिलेले आहे आणि i3 चे सूत्र i3 v2 0 पुन्हा v2 0 हे मी लिहिणार नाही आणि कारण हा रेजिस्टन्स 0 म्हणजेच हा झाला i3 पुढे ह्या नोड 3 पाशी KCL वापरायचा आहे 4 A करंट दूर जात आहे i1 नोडमध्ये प्रवेश करत आहे तर हा i1 इतर दोन करंट्स जे दूर जात आहेत त्यामुळे हा 4 r i4 i1 4 i4 येथे मी लिहीत आहे i4 हा v3 0 कारण हा रेजिस्टन्स 0 5 Ω आहे तर हे सर्व उकल करण्यासाठी वापरूया तर ह्या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत नोड 1 पाशी ह्याच प्रकारे नोड 2 पाशी हे मी लिहिले आहेच तर ह्या सर्व गोष्टी वापरा नोड 3 पाशी मी हे लिहिले आहे ह्या सर्व गोष्टी येथेही लिहा हे सर्व मी सांगितले आहे हे वापरा आणि सोपे करा आपल्याला 5 v1 v2 4v3 1 हे समीकरण 1 आहे नोड 2 पाशी देखील मी हे लिहिले आहे आता ते येथे मांडतो आपल्याला मिळते v1 3 v2 4 हे समीकरण 2 आहे नोड 3 पाशी देखील i1 4 i4 तर i1 आणि i4 यांची सूत्रे ह्यामध्ये घालून सोपे करा त्यामुळे आपल्याला 2 v1 3 v3 2 मिळते आता आपल्याला समीकरणे 1 2 आणि 3 यांची उकल करायची आहे त्यामुळे आपल्याला v1 7 6 V v2 1718 V v3 139 V मिळते त्यानंतर सर्व करंट मिळवूया i1 0 25 ह्या सर्व गोष्टी मी सांगितल्या आहेत हा 10 9 A आहे i 2 1 त्याची किंमत 19 9A i3 2 v2 तर i3 2 v2 त्याची किंमत 2 गुणिले 17 भागिले 18 अशी येते म्हणजे 17 9A आणि i4 2 v3 म्हणजेच 2 गुणिले 13 भागिले 9 म्हणून 26 9 A त्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊ येथे आकृतीत दाखवलेल्या सर्किटमधील v1 v2 आणि v3 ह्यांच्या किंमती आपल्याला शोधून काढायच्या आहेत तर हे थोडेसे गुंतागुंतीचे सर्किट आहे तर ह्यामध्ये v1 v2 आणि v3 शोधायचे आहेत तर ऐका नोड 1 पाशी हे वोल्टेज v1 आहे आणि नोड 2 पाशी हे वोल्टेज v2 आहे हा नोड 3 आहे तेथे वोल्टेज v3 आहे आणि हे येथील वोल्टेज v आहे खरेतर ओहमच्या नियमानुसार v 3 i3 कारण हा रेजिस्टन्स 3 Ω आहे आणि वोल्टेज v आहे आणि हे वोल्टेज v आहे आणि हा संदर्भ म्हणजेच रेफरन्स नोड आहे हा रेफरन्स नोड येथील ग्राउंड पोटेन्शिअल 0 आहे त्यामुळे म्हणजेच खरेतर v1 v आहे तर हे आहे आपले v1 आणि ह्याचे वोल्टेज v आहे तर मूलतः v1 शिवाय 3 i3 आणि v1 v प्रथम हे समजावून घ्या तर v1 v आणि येथे दोन डिपेन्डन्ट करंट सोर्स आहेत ते v1 वर आधारित आहेत हा डिपेन्डन्ट करंट सोर्स आहे करंट ह्या दिशेने वाहत आहे तो v 4 आहे आणखी एक डिपेन्डन्ट सोर्स आहे येथील करंट ह्या दिशेने v 3 आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे येथे कोणताही इलेक्ट्रिकल घटक नाही तर मूलतः येथे हा एकच नोड आहे तो म्हणजे नोड 3 हा बिंदू असो की हा बिंदू किंवा हा बिंदू हा नोड 3 आहे कारण हा सामायिक म्हणजेच कॉमन आहे म्हणजेच हा 4Ω त्यानंतर हा डिपेन्डन्ट करंट सोर्सआणि हा 2Ω हे सर्व खरेतर समांतर जोडलेले आहे आणि ते सर्व नोड 3 आणि रेफरन्स नोड यांच्यामध्ये जोडलेले आहे म्हणून आपल्याला काय करावे लागेल तर हा करंट i1 आहे हा करंट i2 आहे हा करंट i3 आहे हा करंट i4 आहे हा करंट i 5 आहे हा करंट i6 आहे वगैरे वगैरे तर आपल्याला ह्या सर्किटची उकल करायची आहे तर प्रथम आपल्याला करंट i1 चे सूत्र शोधायला लागेल हे मी मागे सांगितले आहे आता मी हे स्वच्छ करतो तर मी आतापर्यंत जे सांगितले ते तुम्हाला समजले आहे अशी आशा आहे तर खरेतर v1 v हे मी येथे सांगितले आहे तर आता आपल्याला हे सर्किट सोडवायचे आहे मी हे स्वच्छ करतो तरi१ मिळवण्यासाठी KCL व KVL वापरायला लागेल तत्व पूर्वीसारखेच आहे तर हा बिंदू आहे हा काय आहे तर ग्राउंड आहे आता KVL क्लॉक वाईज वापरा त्यानुसार येथे लिहिल्यास प्रथम 12 त्यानंतर येथे 4i1 मी येथे सर्किटवर पोलॅरिटी लिहिलेल्या नाहीत परंतु येथे हा 4i1 आहे नंतर पुढे ह्याचे टोक प्रथम भिडते हे सर्व मी अनेक वेळा तुम्हाला सांगितले आहे म्हणून v1 आणि शेवटी 0 म्हणजेच आता मी येथे वरच्या भागात लिहीन i1 4 परंतु v1 v म्हणजेच आता मी येथे लिहितो की i1 4 तर KVL वापरा म्हणून 12 4 i1 नंतर v1 0 परंतु v1 v असे मांडा कारण मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे येथील v म्हणजे v1 आहे म्हणून 4 म्हणजे i1आहे ही झाली पहिली गोष्ट उर्वरित गोष्टी सोप्या आहेत आता नोड 1 नोड 2 आणि नोड 3 पाशी परंतु येथे एक डिपेन्डन्ट करंट सोर्स आहे हे लक्षात ठेवा तो v च्या स्वरूपात आहे त्यामुळे आपोआप आपला प्रश्न सहज सुटेल उदाहरणार्थ i6 ची किंमत v3 2 आहे तर i6 v32 कारण येथे 2 Ω रेजिस्टर रेफरन्सशी जोडलेला आहे ही ग्राऊंड पोटेन्शिअल 0 आहे म्हणून v3 2 म्हणजे आपला i6 आहे त्याचप्रमाणे i5 मिळवायचा झाल्यास हा एक सामायिक नोड आहे हा नोड म्हणजेच नोड 3 आहे म्हणून i5 v34 कारण हा येथे 4 Ω रेजिस्टन्स आहे आणि हा v3 करंट आत शिरत आहे आपण KCL वापरू तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्याचप्रमाणे v4 हा डिपेन्डन्ट करंट सोर्सचा करंट दूर जात आहे ह्याच प्रकारे जेव्हा आपण i4 मिळवण्याचा प्रयत्न करू तर तो v26 आहे कारण येथे 6 Ω रेजिस्टन्स आहे म्हणून तो v26 आहे ह्याच प्रकारे जेव्हा आपण i3 मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो v1 3 आहे म्हणजेच v3 आहे हा i3आहे कारण v1 v ह्याच प्रकारे i2 मिळवताना हे स्वच्छ करतो मला वाटते ह्या गोष्टी सहज लक्षात येतील ह्याच प्रकारे i2 पाहिला तर तो नोड 1 कडून नोड 3 कडे वाहत आहे तो खरेतर 12 आहे कारण हा 12 Ω रेजिस्टर आहे तर i1 i 2 i3 i4 i5 i6 ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता KCL वापरा लक्षात ठेवा की v3 हा डिपेन्डन्ट करंट सोर्स आहे तर हा करंट आत शिरत आहे आणि हा दुसरा डिपेन्डन्ट करंट सोर्स आहे त्याचा करंट ह्या बिंदूपासून दूर जात आहे कारण ह्याची दिशा अशी आहे ह्या पहिल्याची दिशा वरच्या दिशेला आहे ह्या v 3 ची आता KCL वापरा तर ह्या सर्किटच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर नोड 1 पाशी वापरा आपल्याला मिळते i1 i 2 i3 i1 i2 मी i1 म्हणजे काय हे सांगितले आहे त्याचप्रमाणे v1 v हेही सांगितले आहे त्यामुळे आता i1 i 2 i3 ची सूत्रे येथे घालू 4 12 3 v1 v हेही सांगितले आहे 0 हे पुन्हा पुन्हा लिहिण्याची गरज नाही परंतु तुम्हाला समजावे म्हणून मी लिहिले आहे वेगळं काही सांगितले नसेल तर रेफरन्स नोडची पोटेन्शिअल 0 असते तर v1 v हेही सांगितले आहे त्यामुळे हे समीकरणात घाला आणि सुलभीकरण करा त्यामुळे 8 v v3 36 असे समीकरण 1 मिळते त्याचप्रमाणे नोड 2 पाशी येथे मी थेट लिहितो नोड 2 पाशी 6 v4 v26 म्हणजेच नोड 2 पाशी खरेतर हा नोड 2 आहे येथे आपण KCL वापरत आहोत तेव्हा काय मिळते येथे उजवीकडे हादेखील नोड 3 आहे हा सामायिक नोड आहे त्यामुळे येथील वोल्टेज v3 कारण हा नोड देखील 3 आहे तर हे मूलतः v3 वोल्टेज आहे तर ह्या ब्रँच मधील करंट समजा नोड 3 कडून नोड 2 कडे वाहत आहे तो ह्या नोड 2 मध्ये आत शिरत आहे आणि इतर दोन करंट नोड 2 पासून दूर जात आहेत त्यामुळे 6 हा करंट आत शिरत आहे येथून येथे जात आहे त्यामुळे कोणताही करंटचे पद लिहिण्याऐवजी हा करंट 6 दूर जाणारे हे करंट आहेत v4 तर हा v 4 आहे अधिक हा v2 6 आहे हा v2 6 आहे तर ही गोष्ट मी तेथे लिहिणार आहे म्हणूनच मी कोणतेही करंटचे पद लिहिले नाही हे थेट समजण्याजोगे आहे म्हणूनच असे लिहितो 6 v4 v26 हे सोपे केल्यानंतर 3v कारण v1 v येथे आधीच घातलेले आहे म्हणूनच हा v4 झाला आहे त्यामुळे ह्या बाबतीत सोपे केल्यानंतर आपल्याला 3 v 4 v2 2 v3 0 मिळते ह्याचप्रमाणे नोड 3 पाशी मी थेट लिहिणार आहे नोड 3 पाशी हे तीन समांतर जोडलेले आहेत आणि आणखी एक करंट i 2 नोडमध्ये आत शिरत आहे तर येथे 5 आहेत एकतर आत येणारे किंचा बाहेर जाणारे i 2 करंट नोडमध्ये आत शिरत आहे i6 करंट सोडून जात आहे v 3 हा डिपेन्डन्ट करंट सोर्सचा करंट आत शिरत आहे i5 करंट सोडून जात आहे आणखी एक करंट आपण ह्याला जर 6 असे लिहिले तर हा देखील ह्या दिशेने म्हणजेच सोडून जात आहे याचाच अर्थ हा नोड 3 तुम्हाला समजावे म्हणून सांगतो तर मूलतः हा एक सामायिक नोड आहे हा नोड 3 त्यामुळे i 2 करंट नोडमध्ये आत शिरत आहे i 2 12 हा करंट नोडमध्ये आत शिरत आहे त्यानंतर आणखी एक करंट जरी बाण काढून दाखवलेला नसला तरी हा करंट आत शिरत आहे तो करंट म्हणजे हा डिपेन्डन्ट सोर्स करंट देखील आत शिरत आहे म्हणजेच v3 करंट आत शिरत आहे आणि इतर करंट सोडून जात आहेत हे दोन करंट आत शिरत आहेत आणि सोडून जाणाऱ्या करंटमध्ये एक आहे i5 दुसरा आहे i6 आणि हा सामायिक नोड आहे म्हणजेच हा डावीकडील करंट जो नोड सोडून जात आहे तो खरेतर 6 आहे तर i 2 v3 i5 i6 6 आपल्याला i5 ठाऊक आहे i6 ठाऊक आहे आणि i2 देखील ठाऊक आहे तर हे सर्व करंट वोल्टेजच्या स्वरूपात मांडा म्हणूनच इतकी सारी उदाहरणे सोडवल्यानंतर i i i अशी सर्व पदे पुन्हा लिहिली नाहीत तर केवळ नोड 3 कडे मिळालेली समीकरणे अशी आहेत तुम्ही ती लिहू शकता तर हे सोपे केल्यावर आपल्याला मिळते 5 v 2 v2 12 v3 0 तर ही समीकरणे 1 2 3 सोडवाआणि vची किंमत मिळवा आपल्याला v v1 4 686 V v2 2 769 V आणि v3 1 491 V असे मिळते नंतर हा प्रश्न घ्या आता इतकी उदाहरणे सोडवल्यानंतर येथे थेट लिहिता येईल तर ह्या प्रश्नात आपल्याला v1 v2 and v3 च्या किंमती मिळवायच्या आहेत तर हा v1 आहे हा v2 आहे आणि हा v3 आहे तर थेट पणे आपल्याला v310V मिळतो कारण येथे केवळ वोल्टेज सोर्स आहे परंतु ह्या येथे मात्र आपल्याला किंमत थेट मिळणार नाही कारण येथे 1 Ω रेजिस्टन्स आहे त्यामुळे ह्या बाबतीत v1 मिळवण्यासाठी त्यापूर्वी हे सर्व हा एक सामायिक नोड आहे म्हणजेच नोड 1 कडील हा i1 करंट नोड 1 घेतल्यास समजा हा आपला नोड 1 तर i1 हा करंट ह्या नोड मध्ये आत शिरत आहे नंतर i2 हा असा बाहेर सोडला जात आहे KCL नुसार i2 करंट नोड सोडून जात आहे त्यानंतर हा सामायिक नोड आहे त्यामुळे 12A करंट नोडच्या आत शिरत आहे कारण ह्याची दिशा ही अशी आत येणारी आहे तर हा झाला 12A करंट आणि आणखी एक गोष्ट म्हणजे ix करंट नोड सोडून जात आहे तर येथे आपण पाहिल्यास 1 2 3 4 चार ब्रॅंच आहेत त्यापैकी दोन करंट आत शिरत आहेत म्हणून i1 12 सोडून जाणारे दोन करंट i 2 ix हा झाला ह्या नोडपाशी KCL आणि ह्याच प्रमाणे वोल्टेज नंतर येईल तर ह्याचप्रमाणे आपण नोड 2 कडे पाहिल्यास i 2 i3 8 0 कारण सर्वच करंट नोडमध्ये प्रवेश करत आहेत म्हणून i 2 i3 8 तर सर्व करंट नोडमध्ये प्रवेश करत आहेत आता i3 लक्षात घ्या की i3 2 आपण प्रथम i2 घेऊया i2 हा करंट असा असेल 1 कारण येथे 1Ω रेजिस्टन्स आहे त्याचप्रमाणे i3 घेतल्यास i3 2 कारण येथे 2 Ω रेजिस्टन्स आहे आणखी एक गोष्ट म्हणजे ix तो मिळविण्यासाठी मी काय करेन की आधी मी हे पुसतो आता उरला ix हा सामायिक नोड आहे v1 आणि हा देखील सामायिक नोड आहे v3 त्यामुळे ix बरोबर भागिले हा 1 Ω रेजिस्टन्स आता ix मिळाल्यानंतर प्रश्न उरतो i1 कसा मिळवायचा कारण येथे 1 Ω रेजिस्टन्स आहे मग हे कसे करायचे तर प्रथम नोड 1 कडे या हा येथे आहे जरी ह्या नोडचे हे रेफरन्स वोल्टेज v1 असले तरी आपल्याला तर हे माझे वोल्टेज v1 आहे हे v1 वोल्टेज ह्या रेफरन्स नोडच्या 0V च्या तुलनेत v1 आहे मी हे असे रेखाटल्यास हा 1 Ω आहे आणि हे 10V आहे आणि i1 करंटची दिशा समजा अशी वरच्या बाजूस आहे तर मी असा पुढे सरलो तर i1 गुणिले 1 कारण हा 1 Ω आहे आणि हे v1 चे टोक आहे म्हणून v1 10 0 म्हणजेच i1 ची किंमत 1 येथे ही गोष्ट येथे लिहितो म्हणून i1 1 म्हणूनच मी येथे i1 साठी लिहीत आहे 1 अधिक 12 तर ही सर्व KCL समीकरणे मी सांगितली आहेत 1 तर अशा पद्धतीने काम करायचे ही आकडेमोड कशी करायची हे समजून घेतले पाहिजे नाहीतर उदाहरणार्थ डोक्यात काहीतरी पाठ करून प्रयत्न करू नका समजावून घेणे चांगले असते ते न करता केले तर अडचण निर्माण होईल त्यामुळे समजून घ्या आणि मग करा मग तुम्ही कोणताही प्रश्न सोडवू शकाल अगदी 100 अचूकपणे तर हा आहे नोड 1 आणि मी येथील सर्व समीकरणे सांगितली आहेत नोड 1 पाशी अखेर आपल्याला असे समीकरण मिळते की 3 v1 v2 32 त्याचप्रमाणे नोड 2 मी सर्व समीकरणे सांगितली आहेत आत येणारे बाहेर जाणारे सर्व सांगितले आहे त्यामुळे आता लिहूया 1 8 2 तुम्हाला केवळ i चे सूत्र समीकरणामध्ये घालायचे आहे आणि म्हणूनच मी पुन्हा येथे KCL लिहीत नाही ह्या सर्व गोष्टी हे संपूर्ण गणित मी तुम्हाला विशद केले आहे त्यामुळे वेळ वाचविण्यासाठी मी आता थेट लिहितो तुम्हाला समजेल अशी आशा आहे तर अखेर मिळते 2 v1 3 v2 26 आता समीकरणे 1 व 2 सोडावा त्यामुळे आपल्याला मिळते v1 17 428V आणि v2 20 285V आणि आता करंट मिळवू ix 1 त्यामुळे ह्याची किंमत 7 428A अशी येते आणि i 2 1 बरोबर 2 857A जेव्हा चिन्ह असते त्याचा अर्थ करंट ची दिशा विरुद्ध आहे आणि i3 2 ह्याची किंमत ही 5 142A येते अशा प्रकारे हा प्रश्न सोडवला तुम्हाला समजले असेल अशी आशा आहे काहीच अवघड नाही v3 10V आहे परंतु येथे किंवा येथे जर एखादा रेजिस्टन्स असेल तर आपण कधीच v1 10 असे लिहीत नाही त्याऐवजी तेथे KVL वापरायचा आणि v1 शोधून काढायचा तर अशा पद्धतीने i1 मिळवायचा तर i थेट लिहायचा नाही नाहीतर चूक होईल त्यानंतर येथे आकृतीत दाखवलेल्या सर्किटमध्ये नोड विश्लेषण पद्धत वापरून v2 शोधून काढायचे आहे येथे देखील मी थेटपणे ही समीकरणे लिहिणार आहे परंतु हे ब्रिज सर्किट आहे त्यामुळे येथील रेफरन्स नोड हा आहे येथे नोड 1 आहे येथे वोल्टेज v1 आहे येथे वोल्टेज v2 आहे येथे वोल्टेज v3 आहे आणि एक 2A चा सोर्स जोडलेला आहे मूलतः हा सामायिक नोड आहे त्यामुळे हा नोड 1 आहे एक करंट i1 दूर जात आहे मी पूर्वी सांगितलेल्या KCL नुसार हा करंटही दूर जात आहे हा i2 करंट आहे हा सामायिक नोड आहे तर आणखी एक करंट आहे हा दूर जात आहे हा करंट i3 आहे आणि हा 2A करंट आत येत आहे तर येथे एकूण 1 2 आणि नंतर 3 4 चार ब्रँच आहेत तर याचाच अर्थ एक करंट आत येत आहे आणि बाकीचे दूर जात आहेत म्हणून i1 i2 i3 2 असे समीकरण आपण सहज लिहू शकतो आता i1 8 कारण हा 8 Ω आहे त्याच प्रमाणे i 2 v1 वजा हा रेफरन्स नोड आहे त्याचे वोल्टेज 0 आहे म्हणून i 2 थेट v120 कारण येथे 20 Ω रेजिस्टन्स आहे तर नंतर येथे आहे i3 आता i3 येथे हा सामायिक नोड आहे त्यामुळे हे वोल्टेज खरेतर v1 आहे आणि हा देखील सामायिक नोड आहे त्यामुळे तेथील वोल्टेज v3 आहे त्यामुळे i3 12 त्यामुळे जर येथे हे i1 i2 i3 येथे घातले तर आपल्याला v1 v2 आणि v3 च्या रूपात ही समीकरणे मिळतात तर हे समजू शकतो आपण नंतर उकल करू परंतु आता हे समजावून घेण्याचा प्रयत्न करू हे स्वच्छ करून घेऊ तर नोड 1 साठी काम केले आहे आता नोड 2 साठी करूया येथेही KCL वापरूया तर आपण हे थेट लिहू येथे i1 i 2 इतर ब्रँच मी येथे दाखवलेल्या नाहीत आपल्याला v1 v2 v3 शोधून काढायचे आहेत इतर ब्रँच मी येथे दाखवलेल्या नाहीत परंतु येथे सर्व करंटच्या दिशा दाखवलेल्या आहेत उदाहरणार्थ जर मी KCL थेट वापरायचा ठरवले समजा नोड 2 येथे तर हा करंट i1 खरेतर आत शिरत आहे तो 8 असा होईल हा करंट नोड 2 मध्ये आत शिरत आहे तर उर्वरित दोन करंट सोडून जात आहेत म्हणजेच हा शिरत आहे आणि आणखी दुसरा करंट नोड 2 पासून हा डाटम नोड रेफरन्स नोड आहे येथे रेफरन्स वोल्टेज 0 आहे म्हणून हा दुसरा करंट होईल v26 कारण हा 6 Ω आहे त्याचप्रमाणे आणखी एक करंटही सोडून जात आहे कारण तो ह्या दिशेमध्ये आहे तर हा सोडून जाणारा करंट आहे म्हणजेच 8 हा आत शिरणारा करंट v26 4 ते मी नंतर दाखवीन परंतु हा आपला नोड 2 झाला ह्याचप्रमाणे नोड 3 ला हा नोड 3 खरेतर एक सामायिक नोड आहे पहा हा एक सामायिक नोड आहे म्हणून हा जो 2A करंट येथे आहे तो तर हा 2A करंट हा नोड सोडून जात आहे आणखी एक गोष्ट म्हणजे येथे दाखवलेला i3 करंट हा i3 करंट खरेतर ह्या नोडमध्ये प्रवेश करत आहे अन मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे i3 12 हे दोन करंट आत शिरत आहेत आणखी एक करंट 4 नोड 3 मध्ये आत शिरत आहे हा आहे नोड 3 आणि हा आहे 4 हा नोडमध्ये शिरत आहे परंतु आणखी एक इकडचा करंट त्याची दिशा अशी घेतलेली आहे तर रेफरन्स वोल्टेज 0 आहे आणखी हा करंट हे टोक सोडून दूर जात आहे त्यामुळे तो v310 होईल म्हणजेच मी सांगितल्यानुसार i3 आत येत आहे म्हणून i3 12 आणखी एक आत येणारा करंट आहे 4 तो हा हे दोन आत शिरणारे करंट 2 v310 अशा प्रकारे आपण समीकरणे लिहू शकतो त्या गोष्टी नंतर येणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याला गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत तर आपण हे स्वच्छ करू तर आता नोड 1 पाशी लिहायला जावे तर मी सर्व दिलेले आहे माझ्याकडून एखादी ब्रँच किंवा काही विसरले नाही अशी आशा आहे सर्व बरोबर आहे असे वाटते तर हा खरेतर नोड 1 आहे येथे KCL वापरा मी पद्धत मी सांगितलेली आहे तर मी आता KCL समीकरण लिहितो 8 2 0 हे लिहिताना 0 लिहिण्याची गरज नाही कारण तो रेफरन्स नोड आहे परंतु समजण्यासाठी प्रत्येक वेळी मी असे लिहीत आलेलो आहे 0 म्हणजे रेफरन्स नोड आणि 12 बरोबर 2 तर आपण हे सोपे केले तर 31 v1 15 v2 10 v3 240 असे मिळते त्याचप्रमाणे नोड 2 येथे मी सांगितल्याप्रमाणे करा आणि सोपे करा त्यामुळे आपल्याला मिळेल 3 v1 13 v2 6 v3 0 हे झाले समीकरण 2 त्याचप्रमाणे नोड 3 येथे मी सांगितल्याप्रमाणे कृपया आपल्या आपण तुम्ही करा कारण हे 11वे गणित आहे इतक्या विविध प्रकारची गणिते आपण पाहिली आहेत त्यामुळे मी सांगितल्यानुसार तुम्ही हे सोपे करून घ्या मी येथे सर्व काही दिलेले आहेच केवळ त्याचे सुलभीकरण करून घ्यायचे आहे त्याने आपल्याला 5 v1 15 v2 26 v3 120 मिळेल हे आहे समीकरण 3 आता v1 v2 v3 मिळवण्यासाठी समीकरणे 1 2 आणि 3 सोडवा आपल्याला मिळते v2 0 याचाच अर्थ सर्किट संतुलित म्हणजेच बॅलन्स्ड आहे अर्थात हे आपल्याला ह्या विषयात शिकायचे नाही तर एक वोल्टेज आपल्याला मिळाले ते म्हणजे v2 0 याचाच अर्थ हे सर्किट बॅलन्स्ड आहे ह्या प्रश्नात असे म्हटले आहे की नोड विश्लेषण पद्धतीने v2 ची किंमत काढा त्यामुळे केवळ v2 साठी उकल करा त्यातून मिळाले v2 0 याचाच अर्थ ब्रिज सर्किट बॅलन्स्ड आहे